जे काही आपण आत्ता पाहिले त्यात हा A मॅट्रिक आणि हा तुटक रेषा असलेला हस्तांतरण जेणेकरून येथे थोडी जागा वाचेल आणि म्हणूनच तुम्ही हस्तांतरण घेतलेला आहे आणि हा प्रत्यक्षात हस्तांतरण B आणि हा हस्तांतरण आणि p आपत्ती आता पण स्थिर स्थिती विश्लेषण प्रथम भाग आपण पाहू या स्थिर स्थिती विश्लेषण ते म्हणजे समजा हा तुमचा नियंत्रण संकेत u हा 0 अनियंत्रित पद्धत जेव्हा u हा 0अनियंत्रित पद्धत आणि हा तुमचा गव्हर्नर चा भाग नंतर झोत यंत्र नंतर निर्माता बरोबर तर नेहमीप्रमाणे आपण पाहूया कीF ची स्थिर स्थिती किंमत काय pg येथे pv E हा आपल्या उत्साहाचा भाग नाही परंतु आपण सर्व गोष्टी पाहू या आणि अनियंत्रित पद्धत जेव्हा तेथे नियंत्रण नसेल तर u बरोबर 0 आता तुम्हाला नियंत्रण प्रणाली वरून माहित आहे जेव्हा t हा अगणित आहे तेव्हा मला स्थिर स्थिती किंमत मिळेल म्हणजेच S हा 0 कडे जाईल म्हणजेच प्रणाली स्थिर स्थिती कडे जाईल जेव्हा s हा 0 आणि t हा अगणित आणि pL हा भार आपत्ती आणि हेचरण इनपुट परंतु जर येथे S हा 0 कडे जाई येथे तर येथे अविभाज्य कार्याचा काही प्रश्न येत नाही तर या आकृतीत येथे काही प्रश्नच येत नाही बरोबर परंतु सर्व काही 1STg 1STt आणि अशाप्रकारे म्हणून या कृती तुम्ही काय करा तुम्ही हाS जो 0 होत आहे तो ठेवा तर त्याला 0 बरोबर बनवा नंतर तुमची आकृती कशी काही स्थिर स्थिती आकृती असेल बघा जर तुम्ही ठेवले आणि तुम्हाला सारखेच उत्तर मिळेल शेवटची किंमत प्रमेय वापरून तुम्ही जे काही कराल तर या आकृतीत तुम्ही S बरोबर 0 ठेवा याचा अर्थ जर आपण तेथे ठेवले तर ते प्रत्यक्षात स्थिर स्थिती परिस्थिती होईल जर आपण S बरोबर 0 तर हा भाग 1 होईलS बरोबर 0 तर हा भाग 1 होईलआणि Sबरोबर 0 येथे हा भाग KP आणि हा pL परंतु हा S बरोबर 0 म्हणजे या सगळ्या स्थिर स्थिती किमती याचा अर्थ ही आकृती S बरोबर 0 आपण FSS असेही लिहू शकतो कारण हे स्थिर स्थिती किंमत आहे हा KP कारण S बरोबर येथे 0 S बरोबर 0 हे अगणित कडे जात आहे येथेसुद्धा हे pgss म्हणजे स्थिर स्थिती आणि इथे हे 1 याचा अर्थ हे 3 कप्पे येथे 1 आहेत येथे ते 1 आहे S बरोबर 0 जेव्हा तुम्ही ठेवा तर याचा अर्थ साध्या मार्गाने स्थिर स्थिती किंमत मिळवणे तर हा तुमचा FSS अभिप्राय येथे आहे आणि u बरोबर 0 मी येथे लिहीत नाही परंतु येथे u हा 0 आहे तर याचा अर्थ या आकृतीवरून आपल्याला काय मिळेल ते 1 तर pgss हे pVss असेल आणि ते बरोबर ESS बरोबर वजा FSSR कारण u हा 0 असो तर ही तुमची एक परिस्थिती की हे 3 प्रत्यक्षात स्थिर स्थिती हे सर्व 3 किमती या सारख्याच आहेत कारण या सगळ्या 1 1 1 येत आहेत तर हे एक समीकरण हे समीकरण 1 बरोबर आणि त्याच प्रमाणे या आकृतीवरून तुम्ही लिहू शकताFSS बरोबर KP जरी हे चरण इनपुट आपण आधी ठेवले आहे ते t अगणित कडे जाते म्हणजेच S बरोबर 0 या आकृतीत या चरण इनपुट साठी याला pLS बनवू नका करण्याआधी आपण हे इथे ठेवले आहे जरी हे चरण इनपुट आहे ते काहीही ठेवत नाही ते आपण नंतर बघू जेव्हा शेवटची किंमत प्रमेय येईल तर प्रश्न आहे की हा pgss हा FSSR हे समीकरण एक दुसरे एक हे FSS बरोबर KP मी येथे लिहिले आहे pgss बरोबर FSSR तर तुम्ही इथे ठेवा आणि आपल्याला मिळेल FSSKP FSSR pL आणि नंतर KP बरोबर प्रत्यक्षात आपल्याला माहिती आहे आपण पूर्वी पाहिले आहे KP बरोबर 1D म्हणून हे एक तुम्ही बनवा KP बरोबर 1D आणि जर तुम्ही सोडवले तर तुम्हाला FSS ची स्थिर स्थिती किंमत याबरोबर मिळेल FSS PLD1R हे समीकरण 2 ही FSS ची किंमत बरोबर तर पुढे जर हे FSS नंतर जर तुम्ही त्याला काय म्हणाल हे FSS ठेवले या इथल्या समीकरणात pgss तर FSSबरोबर जर तुम्ही हे इथल्या समीकरणात ठेवले तर तुम्हाला स्थिर स्थिती समीकरण pgss साठी मिळेल ते आपण नंतर पाहू तर आता तुम्ही काय म्हणता साधारण प्रणाली वारंवारता 60 Hz समजा की 60 Hz आहे आता जडत्व स्थिरता ते म्हणतात ती H बरोबर 5 सेकंद हे H जडत्व दुसऱ्या भाषेत आपण ऊर्जा प्रणाली विश्लेषणासाठी क्षणिक स्थिरता विश्लेषण या अभ्यासक्रमामध्ये पाहिले तर आपण असे मानू या की भार 0 5 टक्क्यांनी बदलत आहे जेव्हा वारंवारता 1 टक्क्यांनी बदलते नंतर आपल्याला माहिती आहे D बरोबर PLF तर 0 5 टक्के भागिले एक टक्का f0 हे बरोबर 0 5 भागिले 60 कारण f0 हा 60 60Hz बरोबर 5टक्के 1 टक्के ते 100 किंवा 100 ने आपोआप तयार करू नका ते रद्द होईल तर मुळतः ते 0 5 आणि 1टक्के का तुम्ही त्याला काय म्हणाल तुमचा f0 तर टक्के टक्के नष्ट होतील शेवटी ते 0 5 भागिले 60 बनेल तर ते बरोबर 1120pu MWHz याचा अर्थ D बरोबर 1120 तर KP प्रत्यक्षात D च्या परस्परसंबंधात आहेKP बरोबर 120 Hzpu MW तर KP ची किंमत मिळाली आत्ता आपल्याला माहित आहे आणि आपण पाहिले कि ऊर्जा प्रणाली वेळ स्थिरता TP बरोबर 2Hf0D तर H हे 5 सेकंद म्हणून 25 बरोबर भागिले f0D तर f0 हे 60 Hz आणि तुमचा D बरोबर 1120 त्याचा अर्थ हे अंश मध्ये जाईल तर मुळतः 2512060म्हणजेच हे 20 सेकंद बरोबर हे 20 सेकंद आहे तर नंतर TP आपल्याला मिळाला नंतर D ची किंमत KP आपल्याला मिळाली आता समजूया वेग नियंत्रण आहे 4 हा तुमचा R तर R 4 टक्के म्हणजे साधारण प्रणाली वारंवार तिच्या 4 टक्के f0 च्या 4 टक्के म्हणजे 60 च्या 4 टक्के हे 410060 आहे 4 Hzpu MW हा R R बरोबर 2 40 hertz प्रत्येकी एकक मेगा वॅट आता समजा तेथे चरण भार आपत्ती आहे pI बरोबर 0 01 प्रत्येक एकक MW तेथील चरण भार आपत्ती वाढत आहे मी येथे लिहिले आहे या कंसामध्ये वाढलेली आपत्ती याचाच अर्थ जेव्हा जेव्हा आपत्ती मध्ये वाढ होईल pL हा तुम्ही अधिक घ्या अधिक किंमत तर0 01 प्रत्येक एकक MW आता समीकरण 2 वरून आपल्याला हे एक FSS बरोबर PLD1R मिळाले तर या सर्व किमती ठेवल्या pL आपण 0 01 घेतला तर FSS 11120 12 40 0 425 Hz FSS हा नेहमीच hertz आहे याचा अर्थ 4 पूर्णांक का पर्यंत तुम्ही घ्या तरFSSहा वजा 0 0235 Hz एवढा बनेल आणि जर आपण पुढे बनवला तर वजा 0 0235294 Hz बरोबर हे आप का घेतले ते मी तुम्हाला दाखवतो खूप सारे दशांश ठिकाणी तर याचा अर्थ स्थिर स्थिती किंमत प्रत्यक्षात वजा 0 0235 Hz आता आपल्याला माहिती आहेpgss बरोबर FSSR हे समीकरण 1 वरून हेसुद्धा तुम्हाला माहिती आहे तर pgss 0 4 pgss हे 0 00979 pu MW बनेल आणि जर तुम्ही 7 दशांश स्थानक घेतले इथे मी कौंस बनवला आहे हे वजा 0 0235294 भागिले 2 4 ते प्रत्यक्षात 0 0098039 प्रति एकक मेगावॅट बनेल जवळजवळ सारखेच परंतु मी हे एक घेतलेले आहे आता प्रश्न असा आहे आपण भार अडथळा हा 0 01 प्रति एकक मेगावॅट परंतु स्थिर स्थिती निर्मिती भार बरोबर जुळली पाहिजे तर pgss हे 0 01 एवढे होईल परंतु या प्रकरणात हे 0 00979 येत आहे किंवा दुसऱ्या मार्गाने हेच 0 0098 तर थोडासा फरक आहे तर हे असे का होते हे होत आहे आता मी तुम्हाला दाखवतो हे होते कारण तुमचा भार हा वारंवार बदलाला संवेदनशील आहे तर त्यामुळे तुम्हाला अचूक 0 01 मिळत नाही कारण ही वारंवारता ही स्थिर स्थिती त्रुटी दर्शवते काही विचलन तेथे आहे ते वजा 0 0235 hertz त्यामुळेच हे होत आहे 01 अचूक नाही तर पुन्हा या समिकरणा वरून किंवा या आकृतीवरून जे काही ते या आकृतीवरून आपण बनवूया आपण असे लिहू शकतो ही स्थिर स्थिती आकृती आहे असे आपण लिहू शकतो या आकृतीवरून आपण लिहू शकतो FSS बरोबर Kp हे आकृती 11 ऐवजी आकृती 12 b वरून पण फक्त लिहू शकतो तुम्ही थेट हे समीकरण लिहू शकता येथे येत आहे S बरोबर 0 तर या प्रकरणात तुम्ही पहाFSS याकडे तर FSSKp आणि Kp बरोबर 1D तर ते येथे लिहिले आहे तर ते बरोबर DFSS याचा अर्थ pgss pLDFSS आणि pL हे 0 01 आणि FSS हे 0 0235 प्रत्यक्षात pgss हे 0 01 वजा हा भाग म्हणजेच जे काही तुम्हाला मिळाले 0 01 वजा हा भाग वजा हा भाग म्हणजेच येथे दाखवले आहे हे तंतोतंत नाही हे आधी येत आहे 7 दशांश स्थानकापर्यंत जर तुम्ही दोन्हीही सारखेच घेतल परंतु मी हे घेतले आहे हा फरक तेथे आहे आणि हाच तो फरक आणि हा फरक येत आहे कारण हा तुमचा कधी कधी आपण बोलूया तुमचा डंपिंग घटक D कधीकधी आपण म्हणतो कारण ही वारंवारता ही काही ही स्थिर स्थिती किंमत दाखवते जी तंतोतंत 60 Hz नाही यात काही 0 0235 विचलन आहे वारंवारता ही तंतोतंत 60 hertz नाही ती F असेल 60 वजा 0 0235 कारण तुमची वारंवारता सफर म्हणजे हा भाग हा भाग तुमचाpgss हा0 01 येणार नाही कारण हे तुमचे तुम्ही त्याला काय म्हणाल भार हा वारंवार ते मधील वारंवारता बदलाला संवेदनशील आहे म्हणूनच येथे हा फरक आहे आता जर D बरोबर 0 आपण बोलूया D बरोबर 0 तर भार हा पूर्णपणे वारंवारता बदलाला D असंवेदनशील 0 आहे म्हणजेच तुमचा D बरोबरpLf जर हा भाग 0 असेल याचाच अर्थ इथे D हा 0 आहे तर कोणत्याही वेळेस pgss हा pL असू शकेल तर कोणत्याही नियंत्रणाशिवाय जर तुम्ही हे करण्याचा प्रयत्न केलात जर नियंत्रण वारंवारता नसेल तर भार त्रास नंतर हे हळूहळू स्थिर स्थिती त्रुटी दर्शविल आणि कारण हे स्थिर स्थिती त्रुटी pgss हे भार मागणी पूर्ण करू शकत नाही मला वाटते हे तुम्हाला समजण्यासारखे आहे मला वाटते तुम्हाला हे समजले असेल समीकरण 2 वरून आपण लिहू शकतो FSS PLD1R D बरोबर 0 pgss बरोबर pL या समीकरणात स्थिर स्थिती वारंवारता त्रुटी काय असू शकेल जर मुळतः D हा 0 pL1R RpL 0 024 Hz आणि pL हा 0 01 तर हे 0 024 Hz येईल नंतर स्थिर स्थिती त्रुटी प्रत्यक्षात आपल्याला काय म्हणा लागेल हे माझ्या आधीचे 0 0235 होते आता वजा 0 024 hertz थोडासा बदल जर D बरोबर 0 तर यावरून तुम्हाला कळले असेल स्थिर स्थिती त्रुटी किंमत तुमची तुम्ही त्याला काय म्हणाल हे त्याच प्रमाणे दुसरी स्थिर स्थिती त्रुटी किंमत जी काही तुमच्या कडे आहे pgss आपल्याला मिळाली आपण म्हणू या 0 0979 किंवा 0 0098 ही तीच अचूक याचाच अर्थ स्थिर स्थिती किंमत या दोघांचीpV आणि E स्थिर स्थिती किंमत सारखीच राहील pgss तर 0 इथे न लिहिता कारण मी येथे लिहिले आहे pgss बरोबर pVss बरोबर Ess तरी या सर्व स्थिर स्थिती किमती सारख्याच आहेत म्हणून तुम्ही काय म्हणणार हे FSS यात काही बदल आहे वजा 0 0 hertz समजा येथे 4 टक्के नियंत्रण आहे जर ते 6 टक्के नियंत्रण आहे तर हे yo आहे तर या समीकरण वरून पुन्हा समीकरण एक वरून तुम्हाला मिळालेpgss बरोबर FSSR आणि आणि इथपासून तिथे तुम्ही आहात इथपासून आपण पाहिले की जर D बरोबर थेट 0 तर pgss बरोबर pL आपल्याला मिळतो तर पुन्हा या समिकरणा वरून आपण पाहिले की जर D हा 0 FSS बरोबर RpL मला माहिती आहे pgss बरोबर FSSR याचा अर्थ FSS बरोबर RpL तुम्ही येथे ठेवले तर R नष्ट होईल आणि वजा हे अधिक आहे म्हणून pgss बरोबर pL तर ही D साठी युक्ती आहे आणि D नसताना तुम्ही नोंद घ्या मी इथे लिहिले आहेESS बरोबरpVSS बरोबर ते सर्व तुमचे बरोबर 0 जर ते बरोबर pL तर या प्रकरणाचा अंतर्गत D प्रकरणाबाबत हे 0 हे बरोबर pL असेल आणि या प्रकरणात pL किंमत 0 01 घेतली आहे जर भार वाढलाpL हा सकारात्मक हे तुमच्या लक्षात असले पाहिजे आणि जर भार कमी झाला तर pL हा नकारात्मक हे 2 तुमच्या लक्षात नेहमी असले पाहिजे त्याचा अर्थ जर भार वाढला तर वेग कमी होईल हे मी तुम्हाला सांगितले म्हणजेच वारंवारता कमी होईल तर तुमच्या आधीच्या विश्लेषणात आता जे काही तुम्ही पाहिले ते pL हे 0 01 प्रत्येक एकक मेगावॅट आपण फक्त 0 01 प्रत्येक एक क सांगत नाही आहोत आपण प्रत्येक एक क मेगावॅट सांगत आहोत कारण हे प्रत्यक्षात ऊर्जेशी संबंधित आहे त्यामुळेच 0 01 प्रत्येक एक क मेगावॅट केले आहे भार वारंवारता विचलन मध्ये झालेली वाढ ही एवढी बरोबर 0 0235 hertz जेव्हा भार हा वारंवार तेतील बदलाला संवेदनशील आहे म्हणून प्रणालीची कार्यरत वारंवारता f हीf0FSS असेल f0 हा 60 Hz आणि FSS हा 0 0235 hertz आहे म्हणजे प्रणाली ही 59 97 Hz वर कार्यरत आहे मला मी अपेक्षा करतो तुम्हाला हे समजले असेल त्याचप्रमाणे जेव्हा भार कमी होतो आणि जेव्हा भार वाढतो ते पाहूया जर भार कमी झाला ते 0 01 प्रति एकक मेगा वॅट म्हणजेचpL तुम्ही वजा 0 01 प्रति एक क मेगा वॅट घ्या कारण कमी म्हणजे तुम्हाला वजा चिन्ह घ्यायचे आहे म्हणजेच समीकरण 2 वरून FSS PLD1R 0 40 0 0235 Hz जर f बरोबर f0FSS तर हे 60 अधिक 0 0235 तर हे 60 0235 Hz हे फक्त थोडेसे नाम मात्र प्रणाली वारंवार तिच्या थोडेसे वरती आहे आणि समीकरण 1 वरून आपल्याला माहिती आहे FSSR हे FSSR असेल तर हे 0 02352 कारण FSS अधिक येत आहे तर हे 0 0097 प्रति एक क मेगा वाट तर वजा चिन्ह म्हणजे तो निर्माता त्याची निर्मिती कमी करेल समजा तो उदाहरणार्थ कार्यरत आहे आपण म्हणू या 200 MW ला आणि तुम्ही म्हणाल तुमचं 0 01 प्रति एकक समजा तुम्ही हे 0 01 प्रति एक क मेगावॅट बनवले हे तिथे होते तुम्ही 1 प्रति एक क मेगावॅट घेणे योग्य आहे आणि आता भार 0 01 कमी झाला आहे तर 0 99 प्रति एकक मेगावॅट असेल त्यामुळे तुम्ही काय म्हणाल तुमची ही प्रणाली 10 yनिर्मिती करते किंवा एवढी ऊर्जा ही कमी मेगावॅट ऊर्जा प्रति एकक बरोबर तर म्हणजेच निर्मिती कमी होईल नाहीतर वजा म्हणजे निर्मिती कमी होईल समजा उदाहरणार्थ आपण घेऊया जर 10 मेगावॅट भार कमी झाला समजा बंद झाला त्याचा अर्थ निर्मिती सुद्धा कमी होईल तर वजा चिन्ह म्हणजे निर्मिती कमी आणि अधिक चिन्ह म्हणजे वारंवारता म्हणजेच अधिक चिन्ह तुम्ही त्याला काय म्हणाल ती वारंवारता वाढते आणि अधिक विचलन तर वारंवारता वाढते तर पुढे ती एक गोष्ट आणि पुढे म्हणजेच X बरोबरAXBu ୮p आपण ही स्थिती आधी पाहिली तुम्ही त्याला म्हणतात स्थिती जागा विश्लेषण या स्थितीसाठी सर्व समीकरणे आपण पाहिली AB ୮ A हा स्थिती संक्रमण मॅट्रिक्स B नियंत्रण संक्रमण मॅट्रिक्स आणि ୮ वितरण संक्रमण मॅट्रिक्स तर अनियंत्रण प्रणालीसाठी इथे पहा तुम्ही कसे मिळवू शकता हे सर्व मी तुम्हाला दाखवील परंतु हे तुम्ही या समीकरण वरून कसे मिळवाल कारणसर्व मापदंड माहिती आहेत TP Tt Tr सर्वकाही समजले आहे सगळ्यात शेवटी मी तुम्हाला ते मापदंड देईल याचाच अर्थ u बरोबर 0 जर u बरोबर 0 तर हा भाग येथे येणार नाही म्हणून X बरोबर AX୮p हे समीकरण म्हणूया मी याला 17 संबोधले आहे तर स्थिर स्थिती साठी X बरोबर Xss याचाच अर्थ सर्व स्थिती चल उदाहरणार्थ तुमच्या समजण्यासाठी फक्त तुमच्या समजण्यासाठी आपल्याला माहिती आहे X बरोबर x1x2x3x4 जर तुम्ही असे केलेत म्हणजेच माझा XSS म्हणजेच X1SS X2SS X3SS X4SS तऱ् हा हस्तांतरण याचा अर्थ येथे जर x बरोबर XSS म्हणजेच तो तुमचा X1SS X2SS X3SS X4SS हा XSS त्यामुळेच आपण तो X घेत आहोत तर स्थिर स्थिती च्या वेळी X बरोबर XSS स्थिर स्थिती म्हणजेच सर्व चल हे स्थिर स्थिती किमतीला पोहोचत आहेत याचाच अर्थ जर तुम्ही X बरोबर XSS येथे ठेवा XSSAXSS୮p आणि XSS बरोबर 0 कारण जेव्हा हे स्थिर स्थिती ला पोहोचते थोडे थांबा समजा 4 स्थिती चल आहेत तरीही काही फरक पडत नाही जेथे सर्व स्थिर स्थिती ला पोहोचत आहेत उदाहरणार्थ एक उदाहरण घ्या काहीतरी यासारखे काही स्थिर स्थिती किमतीला पोहोचत आहेत बरोबर कदाचित दुसरे काहीतरी स्थिर स्थिती किमतीला पोहोचत आहेत जेव्हा तुम्ही स्थिर स्थिती किमतीला पोहोचता आपण म्हणू या यावेळी आणि हा तुमचा स्थिर चलX म्हणूया आणि ही वेळ आणि जेव्हा हे स्थिरस्थिती म्हणजेच प्रवाह किमतीत काही फरक होणार नाही आणि पूर्वीचा संदर्भ तुम्ही घेतला तुम्ही तो 0 घेतला म्हणजेच सर्व गोष्टी स्थिर स्थितीमध्ये असतील म्हणजेच विचनल 0 उदाहरणार्थ जर एका बिंदू ला AX हा स्थिर स्थितीला पोहोचतो म्हणजेच याचे विचलन या बिंदूला 0 बरोबर परंतु जर तुम्ही कुठेतरी इथे विचलन घेतले जर तुम्ही व्युत्पन्न काढण्याचा प्रयत्न केलात तर अंदाजे व्युत्पन्न ची व्याख्या समजा आत्ता ची किंमत वजा आधी ची किंमत भागिले हे किंवा तुम्ही त्यांना काय म्हणाल वेळ पण जेव्हा हे स्थिर स्थिती प्रवाह किंमत ला पोहोचेल आणि आधीचे प्रवाह किंमत आणि आधीच्या किमती त्या सारख्याच असतील तर तेथे व्युत्पन्न 0 असेल म्हणून ते जेव्हा स्थिर स्थिती ला पोहोचेल तेव्हा व्युत्पन्न 0 असेल जर ते तेथे असेल तर काही गोंधळ नसेल कारण तुमच्याकडे अशा प्रकरणात सर्व 4 स्थिर चल असतील कारण तुमच्याकडेX1X2X3X4 सर्व 4 स्थिरस्थिती ला पोहोचले आहेत जसे t हा अगणित ला पोहोचतो आहे तसे S हा 0 ला पोहोचत आहे तर या सर्व गोष्टी स्थिर स्थिती ला पोहोचतील तर सर्व व्युत्पन्न हे शून्य होतील म्हणजेच XSS बरोबर मुळतः असेल थोडे थांबा समजा मी लिहीत आहे हेXSS हे प्रत्यक्षात बरोबर X1SS X2SS X3SS X4SS आणि सगळे बिंदू प्रत्यक्षात 0000 कारण हे सगळे स्थिर स्थिती ला पोहोचत आहेत तर त्यामुळेच येथेXSS बरोबर 0 हे तुम्ही सिद्ध केले म्हणजेच AXSS୮p हे बरोबर 0 म्हणजेच AXSS बरोबर ୮p याचा अर्थXSS बरोबर A 1 ୮p म्हणजेच या प्रणालीसाठी जेव्हा हा री हीट प्रकारचे झोतयंत्र आपण घेतली तर A मॅट्रिक प्रत्यक्षात तुमचा तुम्ही त्याला काय म्हणाल 4 गुणिले 4 मॅट्रिक्स हे सर्व चल येथे दिलेले आहेत KP बरोबर 120 hertz प्रत्येक एकक मेगावॅट आपण गणना केली R बरोबर2 40 hertz प्रत्येक मेगावॅट तेसुद्धा 4 टक्के नियंत्रण 60 hertz वरती TP आपण गणना केले 20 सेकंद म्हणूया इतर चल Kr हे 0 50 आपण बोलूया Tr हे 10 सेकंद Tt हे 30 सेकंद आणि गव्हर्नर वेळ स्थिरता 0 08 सेकंद Tt हे वाफेच्या छातिचा वेळ स्थिरता 0 30 सेकंद आणि री हीट वेळ स्थिरता 10 सेकंद सर्व चल दिलेले आहेत A मॅट्रिक्स सर्व चल माहिती आहेत तर तुम्ही A व्यस्त घ्या फक्त गोष्ट अशी आहे की अशा प्रकारच्या तोडगा मध्ये A अस्तित्वात आहे परंतु या समस्या साठी जे काही तुम्ही घेतले आहे त्यात A व्यस्त प्रत्यक्षात अस्तित्वात आहे म्हणजेच A व्यस्त म्हणजे ते 4 गुणिले 4 मॅट्रिक्स A व्यस्त आणि गुणिले ୮ आणि एकच भाग pL तर यावरून हे X1SS X2SS X3SS X4SS हे सर्व तुम्हाला मिळेल हेस्तंभ वेक्टर कारण तुम्ही हे फक्त गुणाकार करा तर हे स्तंभ वेक्टर बनेल तुम्हाला सर्व काही मिळेल तर जर तुमच्याकडे असेल या सर्व गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही MATLAB मध्ये लिहून तपासू शकता आणि जे काही तुम्ही केले आहे तुम्ही सारखेच निकाल मिळू शकता तर हा एक मार्ग स्थिर स्थिती शोधण्यासाठी उदाहरणार्थ समजा येथे हा 4 गुणिले 4 तर हे कोऱ्या कागदावर आपण करू शकतो समजा मॅट्रिक्स 50 गुणिले 50 किंवा 60 गुणिले 60 आणि समजा A व्यस्त अस्तित्वात आहे आणि या प्रकरणात कागदावर सोडवणे आणि स्थिर स्थिती किमती शोधणे हे खूप अवघड आहे कारण तुम्हाला हे काम कठीण आहे परंतु जर A व्यस्त अस्तित्वात आहे आणि या सर्वांवरून जर तुम्ही लिहिले A मॅट्रिक्स आणि साधा व्यस्त आणि सर्वकाही गुणले तर तुम्हाला स्थिर स्थिती किमती मिळतील त्यामुळेच तुम्ही MATLAB मध्ये हे सर्व चल पडताळू शकता कारण स्थिर स्थिती प्रत्यक्षातTP वेळ स्थिरता TP Tr Tt Tg Kr यांच्यावर प्रत्यक्षात काही फरक दिसणार नाही हे सर्व वेळ स्थिरता यांच्यावर गतिशील तेच्या वेळी प्रभाव दिसेल सर्व वेळ स्थिरता जेव्हा तुम्ही घेणार जे काही ते क्षणिक वेळ च्या वेळी मला म्हणायचे आहे जेव्हा हे क्षणिक असेल तेव्हा या सर्व चला वर प्रभाव पडेल परंतु फक्त स्थिर स्थितीला पोहोचेल तर क्षणिक वेळ स्थिरता वर काही प्रभाव दिसणार नाही ते हे तर याचा अर्थ जे काही किंमत तुम्ही घेणारTP Tr Tt Tg Kr यांची ते शेवटी तुम्हाला सारखेच स्थिर स्थिती किंमत देणार जे काही तुम्हाला मिळेल परंतु जर तुमचं KP आणि R नैसर्गिकरित्या बदलला तर स्थिर स्थिती किमती या KP आणि R कार्य असतील त्यामुळे KPR यांच्यातील बदल स्थिर स्थिती किमती बदलतील परंतु जर तुम्ही निगडीत सर्व दुसरे चल घेतले सोबत S लाप्लास चालक तुम्हाला असे दिसेल की त्यावर क्षणिक चा प्रभाव आहे परंतु स्थिर स्थिती वर नाही तर मला वाटते हे तुम्हाला समजण्यासारखे आहे तर हे तुमचे तुम्ही त्याला काय म्हणणार स्थिर स्थिती किमती आणि पुन्हा समीकरण 2 वरून लिहिण्याचा प्रयत्न करूया FSS बरोबर PLD1R कधीकधी आपण याला असेही बोलतो बरोबर D1R आणि कधीकधी आपण वारंवारता प्रतिसाद वैशिष्ट्य असेही म्हणतो तर बरोबर सामान्यतः B हा घेतला आहे हा कधीही बीटा पेक्षा कमी होणार नाही हा कधी कधी आपण याला म्हणूया वारंवारता पूर्वाग्रह कोंदण हे काही नाही परंतु पेक्षा कमी त्या गोष्टी त्याला तुम्ही काय म्हणणार जेव्हा तुम्ही अंतर्गत जोडलेली प्रणाली घेता काही गोष्टी या व्याप्ती पलीकडील आहेत परंतु त्या या पेक्षा कमी का घेऊ शकत नाही हे हा विषय पूर्ण करेल यावेळी मी हा प्रश्न ठेवेल आणि आणि तुम्हाला सर्वकाही सांगितल्यानंतर विचारील B बरोबर कदाचित मोठा असला तरी काही फरक पडत नाही परंतु तो पेक्षा लहान असू नये तर हे प्रत्यक्षात तुमचे वारंवारता विश्लेषण वैशिष्ट्ये D1R आणि हा तुमचा तर त्यामुळे हा तुम्ही त्याला काय म्हणाल pL हा FSS असेल तर स्थिर स्थिती किमती या सुद्धा D आणि 1 भागिले R यावर अवलंबून असतील जर भार हा वारंवार बदलाला संवेदनशील असेल आणि वेग नियंत्रण मापदंड R जो गव्हर्नर वेग नियंत्रण मापदंड अतिशय महत्त्वाचा काम करतो hertz च्या दृष्टिकोनातून आपण त्याला वारंवारता प्रतिसाद म्हणतो तर हे तुमचे तुम्ही त्याला काय म्हणाल हे सर्व मापदंड प्रत्यक्षात मी साहित्यातून घेतले आहेत हे सर्व मानक मापदंड आहेत तर कधीकधी तुम्ही त्यांना काय म्हणाल काही अनियंत्रित प्रतिसाद रि हीट नसलेल्या प्रकारचे प्रतिकृती नंतर पाहू या आता फक्त हे तुमचे तुम्ही त्याला काय म्हणा तुम्ही विचार करा की A मॅट्रिक्स हा3 गुणिले 3 आणि रि हीट प्रकारासाठी जर तुम्ही समजा MATLAB सिम यू लींक मध्ये जर तुम्ही हे मांडले तुम्ही त्याला काय म्हणाल हा वारंवारता प्रतिसाद आणि निर्मात्याचा प्रतिसाद तुम्हाला अशाप्रकारे मिळेल धन्यवाद आपण पुन्हा येऊ